या व्याख्यानात आपले स्वागत आहे या व्याख्यानात मी mbed C प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट बद्दल बोलेल मी mbed C प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंटचा परिचय देईन आणि हे एन्व्हायरमेंट वापरुन तुम्ही प्रत्यक्ष कसे प्रोग्राम करू शकता हे मी तुम्हाला दाखवून देईन मी म्हटल्याप्रमाणे मी mbed C एन्व्हायरमेंटचा परिचय देईन आणि प्रोग्रॅम तयार करण्यासाठी कंपाईल करण्यासाठी आणि रन करण्यासाठी आवश्यक असलेले क्रम मी तुम्हाला दाखवतो प्रथम एमबेड सी म्हणजे काय हे एक एम्बेडेड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे यूजर्स C लँगवेग वापरुन मायक्रोकंट्रोलर बोर्ड साठी सॉफ्टवेअर विकसित करू शकतात प्रोग्राम कंपाइल केला आहे आणि डेव्हलोपमेंट बोर्डमध्ये डाउनलोड केला आहे आम्ही STM32F401 Nucleo ARM डेव्हलपमेंट बोर्डाचे उदाहरण वापरून प्लॅटफॉर्मचे स्पष्टीकरण देऊ हा विशिष्ट बोर्ड वापरण्यासाठी आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे आणि तेथे असलेल्या काही कार्यक्षमता देखील तपासल्या पाहिजेत पहिली आवश्यकता अशी आहे की आपल्याकडे हा बोर्ड असणे आवश्यक आहे आणि ड्रायव्हर स्थापित करणे आवश्यक आहे आपल्याला USB mini ते USB type B कनेक्टर देखील आवश्यक आहे आपण हा भाग येथे जोडत आहात आणि हा आपल्या पीसी किंवा लॅपटॉपशी जोडला जाईल आपल्याला करण्याची ही पहिली गोष्ट आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे डेव्हलपमेंट एन्व्हारमेन्टसाठी आम्ही ऑनलाइन कंपाईलर वापरत आहोत जे mbed आहे तर आपल्याला mbed संकेतस्थळावर खाते तयार करण्याची आवश्यकता आहे आता कसे सुरू करावे नंतर या कोर्सच्या प्रात्यक्षिके दरम्यान आम्ही आमच्या प्रोजेक्टस कंपाईल करण्यासाठी httpdeveloper mbed org या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाइन कंपाईलर वापरू आम्ही आपला प्रोग्राम C किंवा python मध्ये लिहू शकतो परंतु येथे आम्ही C मध्ये लिहित आहोत STM32 ड्राइव्हर प्रथम डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे त्यानंतर आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करू शकतो कृपया लक्षात ठेवा की आपल्याला USB केबलची आवश्यकता आहे आपल्याला येथे जाण्याची आवश्यकता आहे जिथे आपल्याकडे आपला ऑनलाइन कंपाईलर असेल आणि आपणास STM ड्रायव्हर इन्स्टॉल आहे याची देखील खात्री करुन घ्यावी लागेल STM ड्रायव्हरचे इंस्टॉलेशन बर्यापैकी सरळ आहे आपल्याला ह्या URL ने दर्शविलेल्या संकेतस्थळावर जाण्याची आवश्यकता आहे आपल्याला हे डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे आणि नंतर आपल्याला काही मूलभूत तपशील प्रदान करावे लागतील त्यानंतर ड्रायव्हरला झिप बंडल म्हणून डाउनलोड केले जाईल डाउनलोड केलेली झिप फाईल काढा आणि 32 बिट मशीन साठी ही विशिष्ट फाइल इंस्टॉल करा किंवा ती 64 बिट मशीन असेल तर ती डाउनलोड करा हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे हे उपकरण वापरण्यापूर्वी आपल्याला ड्राइव्हर्स योग्य रित्या इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे पुढील पाऊल म्हणजे इंस्टॉलेशन तपासणे आहे एकदा हे पूर्ण झाल्यावर या STM32 किटला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी जोडा डिव्हाइस मॅनेजर मध्ये जा आणि पोर्ट क्रमांक तपासा डायव्हर योग्य प्रकारे इन्स्टॉल झाल्यावर ते तेथे दर्शविले जाईल आता कोणत्या स्टेप्स अनुसरण केले पाहिजे पहिली स्टेप म्हणजे आपण developer org वर जावे मग आपण पहाल की यूजर नेम आणि पासवर्ड यासाठी एक स्थान आहे नक्कीच हे करण्यासाठी आपल्याला प्रथम साइन अप करावे लागेल ही एक सोपी प्रक्रिया आहे आपण सहजपणे अनुसरण करु शकतो एकदा आपण लॉगिन केल्यानंतर आपला तपशील द्या आपल्याला अशी एक स्क्रीन दिसेल जिथे आपल्याला कंपाईलर असे लिहिलेले काहीतरी मिळेल त्यावर क्लिक करा आणि मग आपण पुढे जा एकदा आपण कंपाईलरवर क्लिक केल्यास तिथे आपल्याला दिसेल की हे डिव्हाइस निवडलेले लिहिलेले नाही आपल्याला या समस्येचा सामना करावा लागतो एकतर हे STMF401RE किंवा अन्य डिव्हाइस आहे मग आपल्याला ते डिव्हाइस निवडावे लागेल आपल्याला अनुसरण करण्याची पुढील पायरीः आपण ऍड बोर्डवर क्लिक करा आणि मग आपण NucleoF401RE निवडा हा आम्ही वापरत असलेला बोर्ड आहे म्हणून आपण जे काही बोर्ड वापरत आहात ते आपल्याला त्या विशिष्ट बोर्डची निवड करावी लागेल आम्ही तो बोर्ड निवडू आणि मग आपण पुढे जाऊ आणि एकदा आपण असे केल्यास आपण येथे पहाल की हे विशिष्ट बोर्ड निवडलेले आहे पूर्वी तेथे कोणतेही डिव्हाइस device0 निवडलेले दर्शवत नव्हते आता एकदा आपण नेक्स्ट स्टेप केल्यास आपण पहाल की NucleoF401RE निवडलेले आहे चला पुढे जाऊया एकदा आपण ही विशिष्ट स्क्रीन पाहिल्यास आपण माय प्रोग्राम देखील पहाल आणि आपण ते जवळजवळ रिक्त असल्याचे देखील पहाल परंतु आपण प्रोग्राम लिहिणे सुरू ठेवल्यास ते दिसून येईल एकदा मी माझ्या अकाउंटमधून आपल्याला दर्शविले की आपल्याला येथे बरेच प्रोग्राम लिहिलेले दिसेल पुढील चरण म्हणजे माय प्रोग्राम वर राईट क्लिक करून वर्कस्पेसच्या डावीकडील प्रोजेक्ट स्लाइड बारमध्ये माय प्रोग्राम्स अंतर्गत नवीन प्रोग्राम बनवा आणि प्रोग्रामला नाव द्या आणि रिक्त टेम्पलेट निवडा आणि नंतर आपण ओके दाबा एकदा आपण पहिला प्रोग्राम लिहायला सुरुवात केल्यावर या चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आता आपल्याला काय करायचे आहे आपल्याला आपल्या प्रोग्राम वर राइट क्लिक करून सीपीपी फाईल जोडावी लागेल आणि नंतर एक नवीन फाइल जोडावे लागेल आणखी काही स्लाइड्स पूर्ण केल्यावर मी या टूलवर जाईन तर हे येथे आपली main cpp आहे जेव्हा आपण येथे क्लिक करता तेव्हा आपल्याला दिसेल की हा main cpp प्रोग्राम आहे आणि मग आपल्याला प्रोग्राम कंपाईल करावा लागेल कंपाईल बटण येथे शीर्षस्थानी दर्शविले आहे आपण कंपाईल बटणावर क्लिक करा आणि नंतर ते कंपाईल होईल एकदा आपण कंपाईल केले की कोड डाउनलोड होईल त्याला डाउनलोड फोल्डर मध्ये सेव करा प्रोग्राम चालू होतो आणि LED बोर्डवर चमकू लागतो कोणत्याही आप्लिकेशन डेव्हलोपमेंट साठी या चरणांचे अनुक्रम अनुसरण करणे आवश्यक आहे बोर्ड निवड आणि ड्रायव्हर निवड फक्त एकदाच करावे लागेल आपण हे एन्व्हारमेन्ट पहा मी दाखवित असलेला हा सोपा प्रोग्राम आहे म्हणूनच मी सांगितल्या प्रमाणे आपण आवश्यक असलेले पहिले चरण करीत आहोत हा माझा प्रोग्राम आहे तुम्हाला मेन प्रोग्राम वर राईट क्लिक करावे लागेल आणि मग आपण पहाल की असे काहीतरी समोर येईल आणि आपल्याला या प्रोग्रामला नाव द्यायचे आहे चला blinkLED असे नाव देऊ आणि मी ओके क्लिक करतो एकदा मी हे केल्यावर आपण या नावावर डबल क्लिक करा आणि आपल्याला काही नमुना कोड दिसेल आम्ही हा नमुना कोड काढून टाकू आणि येथे आपला कोड लिहू मी येथे क्लिक करतो मी म्हटल्या प्रमाणे हे main cpp आहे मी हे सेव्ह करेन ही include mbed h आहे ही आपण अंतर्भूत करणे आवश्यक असलेली हेडर फाइल आहे नंतर आपण करत असलेली पुढील गोष्ट म्हणजे DigitalOut myLED ही एक आउटपुट पिन आहे आणि त्या STM बोर्ड मधील एलईडीचे नाव LED3 आहे हा प्रोग्राम सतत चालू राहतो तर मी लिहिलेला हा एक सोपा कोड आहे पुढील स्लाइड्सवर आपण अधिक माहिती घेऊ हे कंपाईल करण्यासाठी मी हे कंपाईल बटण वापरेन आता कोड कंपाईल होत आहे जो आपण पाहू शकता आणि मी तुम्हाला सांगितले की ते डाउनलोड फोल्डर मध्ये सेव्ह होईल आपण त्याची कॉपी करु शकता किंवा आपण येथून तो कट करू शकता आणि डाव्या बाजूला आपण पीसीवर माऊंटेड बोर्ड आहे हे पाहू शकता तेथे जाऊन आणि पेस्ट करा जर आपण असे काही केले तर ऑन बोर्ड LED चमकू लागेल धन्यवाद